कर्ल ऑफ अ फिल्ड II स्टोक्स थेरम मागील लेक्चरमध्ये आपण कर्लची ओळख करून घेतली एका आयताकृती मार्गावरती जो की x y प्लेन मध्ये आहे त्याचे आपण लाईन इंटीग्रल घेतले आणि आपण असे म्हणालो की मी हे E डॉट dl या पाथवरती घेत आहे जरी हा पाथ खूप छोटा असेल मी याला लिहितो की इंटिग्रल बरोबर कर्ल ऑफ E डॉट ds येथे ds ही छोटे क्षेत्रफळ ही आहे कर्लची व्याख्या हे खूप स्पष्ट आहे की जर व्हेक्टर फिल्ड अशा पद्धतीने जात असेल आणि मी जर हा मार्ग घेतला तर हे इंटीग्रल 0 होणार नाही दुसरीकडे तुम्ही या व्हेक्टर फिल्ड कडे बघा जी सगळीकडे सारखीच आहे आणि मी आता येथे हा मार्ग घेतो तुम्ही बघू शकता की येथे E डॉट dl यावरती मला एकच किंमत देईल जे की या मार्गावरील किमतीच्या बरोबर उलट असेल या मार्गावरून जाताना मला एक किंमत मिळेल आणि या मार्गावरून जाताना मला बरोबर उलटी किंमत मिळेल या मार्गावर डॉट प्रोडक्ट हा 0 असेल आणि येथे एकूण परिणाम E डॉट dl हा 0 असेल याचा अर्थ असा की व्हेक्टर फिल्डचे कर्ल हे 0 असेल किंवा कमीत कमी त्याचा z कंपोनंट 0 असेल येथे तुम्ही एका गोष्टीची नोंद करू शकता की जेव्हा एखादी गोष्ट अशी फिरवली जाते किंवा एखाद्या ठिकाणी अशी वळते तेव्हा तेथे कर्ल हा नॉन झिरो असतो एखादी गोष्ट जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा कर्ल 0 असतो आपण दुसरे एक उदाहरण घेऊया पुन्हा x y प्लेन मध्येच जर एखादी व्हेक्टर फिल्ड घेतली जी अंतरा सोबत वाढत जात असे आणि मी तो मार्ग सांगितला आणि पुन्हा E डॉट dl चे मोजमाप केले तुम्ही बघू शकता की या बाजूला आपण याला 1 2 3 4 असे नाव देऊयात 2 वरील योगदान हे 1 4 पेक्षा जास्त असेल कारण आपण जसेजसे उजव्या बाजूला जातो तसे फिल्डची किंमत वाढत जाते तर दुसरीकडे 1 आणि 3 वर त्याची किंमत 0 असते म्हणून E डॉट dl याची किंमत 2 वरती जास्त असते 4 वरील E डॉट dl पेक्षा आणि 1 वर E डॉट dl तसेच 3 वर E डॉट dl ची किंमत 0 असते तर आता तुम्ही पुन्हा एक गोष्ट नोंद करू शकता की मी जर या पूर्ण मार्गावर E डॉट dl घेतले ज्याला मी इंटीग्रल E डॉट dl असे लिहीत आहे तर त्याची किंमत ही नॉन झिरो असते पण याचा काही अर्थ निघतो की जर हे असे वळाले असता ती फिल्ड आपल्याला काही इम्प्रेशन देईल हे तेव्हाच होते जेव्हा हे असे कशा भवती तरी वळते तुम्ही याच्या मध्यापासून जसजसे दूर जाल तशी याची गती किंवा हे व्हेक्टर वाढत जाते या सगळ्या संकल्पना खरे पाहता फ्लुइड डायनॅमिक्स मधून आल्या आहेत आणि म्हणून कर्ल बद्दलची भौतिक जाणीव तुम्हाला खालील मुद्द्यांवरून होईल अशी कल्पना करा की ही व्हेक्टर फिल्ड जिच्या बद्दल आपण बोलत आहोत ती फ्लुईड फ्लोची व्हेलॉसिटी दर्शवत आहे जर आपण यामध्ये एक छोटी काठी टाकली ती एखादी टूथपिक असेल किंवा एखादी आगपेटीची काडी तर ही अशी वळेल मी याला वेगळे करतो जर मी येथे एखादी छोटी काडी ठेवली आणि ती जर अशी वळत असेल तर कर्ल हा नॉन झिरो असेल जर ही वळत नसेल तर कर्ल हा 0 असेल आणि याला फिरवून तुम्हाला कर्ल ची दिशा देखील कळेल पुन्हा एकदा हे जसे वळले आहे त्याच पद्धतीने तुमची बोटे वळवा आणि अंगठा तुम्हाला कर्ल ची दिशा देईल ही आहे त्याची भौतिक जाणीव कर्ल चा संबंध वर्क डन सोबत देखील आहे जे या क्लोज्ड पाथ मध्ये होत आहे कसे ते आता आपण पाहूयात पुन्हा आपण x y प्लेन कडे जाऊयात एक चार्ज घ्या q आणि याला त्याच्या भोवती घ्या आता E डॉट dl चे समेशन घ्या याला मी लिहित आहे q इंटिग्रेशन E डॉट dl हे म्हणजेच असेल चार्ज वरती असलेले बल डॉट dl तर हे दाखवते या क्लोज्ड पाथ मध्ये चार्ज q घेतल्यामुळे झालेले वर्क डन जर आपल्याला असे समजले की E डॉट dl हे आहे एक युनिट चार्ज घेतल्यामुळे झालेले वर्क डन आपण q 1 साठी आता लिहूयात क्लोज्ड पाथ मध्ये हे कर्ल डॉट डेल्टा S सोबत संबंधित असते म्हणून जर वर्क डन नॉन झिरो असेल तर ते या क्लोज्ड पाथ मधून जाईल आणि कर्ल हे नॉन झिरो असेल जर वर्क डन 0 असेल तर कर्ल हे देखील 0 असेल इलेक्ट्रिक फिल्ड साठी काय होते ते आपण बघू या जर येथे इलेक्ट्रिक फिल्ड असेल आणि जर मी या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत गेलो आणि या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत गेलो तर वर्क डन हे कदाचित सारखेच असेल आणि मी एका मिनिटांमध्ये सांगतो की याचा अर्थ काय आहे ते आता आपण E फिल्डचे कर्ल मोजुया जर आपल्याला E फिल्डचे कर्ल मोजायचे असेल तर आठवून बघा की आपण युनिट चार्ज r साठी r प्राइम वरती हे लिहिले होते मी आता याला सरळ लिहितो की q भागिले 4 pi epsilon 0 r वजा r प्राइम भागिले r वजा r प्राइम चा घन तर Ex हे कॉन्स्टन्ट असेल q भागिले 4 pi epsilon 0 x वजा x प्राइम भागिले x वजा x प्राइम चा वर्ग अधिक y वजा y प्राइम चा वर्ग अधिक z वजा z प्राइम चा वर्ग यांचा 32 घात Ey असेल q भागिले 4 pi epsilon 0 y वजा y प्राइम भागिले x वजा x प्राइम चा वर्ग अधिक y वजा y प्राइम चा वर्ग अधिक z वजा z प्राइम चा वर्ग यांचा 32 घात आपण त्यांचे डेरीवेटीव्ह मोजुया पार्शियल Ex भागिले पार्शियल y बरोबर असेल q भागिले 4 pi epsilon 0 x वजा x प्राइम भागिले x वजा x प्राइम चा वर्ग अधिक y वजा y प्राइम चा वर्ग अधिक z वजा z प्राइम चा वर्ग यांचा 5 वा घात आणि येथे माझ्याकडे असेल a y वजा y प्राईम गुणिले 3 आणि याला वजा चिन्ह असेल अशाच प्रकारे Ey भागिले E पार्शियल x बरोबर असेल वजा q भागिले 4 pi epsilon 0 3 y वजा y प्राइम x वजा x प्राइम भागिले या सगळ्यांचा 52 घात म्हणून Ez कंपोनंट चे कर्ल हे 0 असेल अशाच पद्धतीने Ex कंपोनंट चे कर्ल हे 0 असेल आणि y कंपोनंट साठी देखील हे सारखेच असेल तुम्ही बघू शकता कि मी हे सगळ्या कंपोनंट साठी केले आहे याचा अर्थ पॉईंट चार्ज q साठी E चे कर्ल हे 0 असते जर माझ्याकडे खूप सारे चार्जेस असतील किंवा चार्ज डिस्ट्रीब्यूशन E जे म्हणजेच आहे वेगवेगळ्या E ची बेरीज किंवा rho r प्राईम भागिले r वजा r प्राईम चा घन r वजा r प्राईम dv प्राईम 1 भागिले 4 pi epsilon 0 जेव्हा मी कर्ल घेतो जो आहे डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x y z तर हे फक्त इंटिग्रल च्या या भागावरच काम करेल आणि येथे हे या प्रत्येक फिल्डसाठी 0 देईल एकूणच तुम्ही बघू शकता की E चा कर्ल हा 0 आहे याचा अर्थ असा की मी जर एखाद्या छोट्या पाथ भोवती जात असेल तर वर्क डन 0 असते मग मोठ्या पाथ साठी हे कसे असेल मोठ्या पाथ साठी तुम्ही ती युक्ती आठवा जी आपण डायव्हरजन्स साठी केली होती येथे माझ्याकडे मोठा पाथ आहे मी याला छोट्या छोट्या खूप सार्या आयतांमध्ये विभागात आहे या दोन एकमेकांशेजारी असलेल्या आयतांकडे बघा आणि त्यांना काउंटर क्लॉकवाईज दिशेने आडवे करा जर मी असे केले तर तुम्ही बघू शकता E डॉट dl या गोलाकार मार्गावरती जो दोन वेळेस फिरवला आहे एकदा या दिशेने आणि एकदा या दिशेने तो मला 0 देतो जेव्हा मी या सगळ्यांची बेरीज करतो हे एकमेका शेजारचे पाथ मला 0 योगदान देतील या लाईन इंटीग्रल वरती आणि आपल्याकडे या लाईन इंटीग्रल च्या बाहेरील इंटीग्रलच फक्त असेल कारण ही कोणत्याही दुसऱ्या आयताच्या बाजूला नसतील या सगळ्या छोट्या आयता वरील असलेले समेशन E डॉट dl घेतले आणि या सगळ्या आयताची बेरीज घेतली जे मला इंटिग्रल E डॉट dl देत आहेत येथे dl हा बाहेरील मार्ग आहे पण हे म्हणजेच आहे प्रत्येक आयतावरील E डॉट डेल्टा A चे कर्ल आणि मी या सगळ्या आयतावरील बेरीज घेत आहे तर हे मला देईल सरफेस इंटीग्रल कर्ल ऑफ E डॉट ds या सगळ्या पृष्ठभागासाठी तर आपण काय शिकलो की दिलेल्या पृष्ठभागासाठी E चे कर्ल हे पूर्ण पृष्ठभागावर जेथे दिशा हि राईट हॅन्ड रुलने दिली जाते तेथे E डॉट dl हे असते बाहेरील मार्गावरती आणि यालाच स्टोक्स थेरम Stoke's Theorem असे म्हणतात तर आता आपण तयार आहोत कर्लचा भौतिक अर्थ समजून घेण्यासाठी

या आधी मी तुम्हाला इलेक्ट्रिक फिल्ड टर्न होते आहे याची जाणीव करून दिली होती पण या सोबत जेव्हा आपण बघतो की या इलेक्ट्रिक फिल्ड साठी E हे 0 आहे याचा अर्थ असा की येथे वर्क डन हे 0 असते मग तो कोणताही पाथ असू आपण या मार्गावर दोन पॉईंट घेऊया आपण हा पाथ एकदा असा आणि एकदा असा या पॉईंट A आणि B मधून फिरवूया येथे वर्क डन बरोबर असेल Eq डॉट dl A पासून B पर्यंत आपण याला पाथ 1 म्हणू आणि याला पाथ 2 म्हणू पाथ 1 वरती q E dot d l A to B आणि पाथ 2 वरती मी A पासून B पर्यंत जात आहे तुम्ही बघू शकता हे A पासून B पर्यंत मार्ग 2 साठी सारखेच आहे मायनस ऑफ पाथ B to A d l अलॉन्ग पाथ 2 इंटिग्रेशन A टू B E डॉट dl पाथ 1 अधिक B टू A डॉट dl पाथ 2 हे 0 असेल कारण E चे कर्ल हे 0 आहे हे काय आहे हे या दोन समीकरणांमधून A टू B वजा होईल हे दाखवते कि A टू B E डॉट dl पाथ 1 बरोबर आहे A टू B E डॉट dl पाथ 2 पाथ 1 आणि पाथ 2 हे आरबीटरी आहेत आणि म्हणून आपण काय निष्कर्ष काढणार आहोत की जर कर्ल हे 0 असेल तर वर्क डन हे पाथ वरती अवलंबून नसेल आणि ते फक्त एन्ड पॉईंटस वरच अवलंबून असेल ही आहे कॉन्सर्व्हेटिव्ह फिल्ड ची व्याख्या याचा अर्थ असा की वर्क डन आपण असे लिहू शकतो की W1 वजा W2 किंवा W2 वजा W1 आणि नंतर आपण हे पोटेन्शिअल एनर्जी आहे हे बघणार आहोत तर कॉन्सर्व्हेटिव्ह फिल्ड ही पोटेन्शिअल एनर्जी असते कारण प्रत्येक दोन पॉईंट मध्ये वर्क डन काय असते ते पाथ वरती अवलंबून नसते आणि म्हणून E चा कर्ल 0 हे दाखवते कि E कॉन्सर्व्हेटिव्ह आहे